हायझेनबर्गची क्वांटम मेकॅनिक्सची निर्मिती हार्मोनिक ऑसीलेटरसाठी उपयोजन तर मागील 2 व्याख्यानांमध्ये आपण जे शिकलो ते म्हणजे हायझेनबर्गची क्वांटम मेकॅनिक्सची निर्मिती आणि 2 गोष्टी ज्या आपण आतापर्यंत शिकलो आहोत आमच्या नंबर एकवर की xt किंवा vt किंवा इतर व्युत्पन्न परिमाणांसारखे प्रमाण संख्यांचे संकलन म्हणून व्यक्त करायचे आहेत जे आम्हाला आता माहित आहे की मॅट्रिस म्हणून घन मॅट्रिक्स आहेत आणि उदाहरणार्थ जर मी x व्यक्त करायचे असेल तर मी हे x 11 x12 आणि x12 मध्ये टाइम डिपेंडन्स i 12t x13 ei13tआणि असेच लिहीन आणि असेच x21 ei21t x22 x23 ei23t लक्षात घ्या की जर प्रमाण वेळ स्वतंत्र असेल तर याचा अर्थ ei12t ei12tकिंवा ei13t असलेली सर्व कर्ण अटी वेळेवर अवलंबून नाही आणि हे 0 असेल तसेच मॅट्रिक्स कर्ण असेल मला हे देखील नमूद करू द्या की 12 हे 21 शी समान आहे समोर वजा चिन्हासह ℏ ह h2πआहे तर ते बरेच काही आहे जे आपण सिद्धांताच्या किनेमॅटिक भागाबद्दल शिकले आहे आणि नंतर आम्ही क्वांटम स्थिती प्राप्त करतो ज्याने म्हटले की 2πα ∞nαn।Cnαn ।2 nn α।Cnn α ।2h आणि नंतर आम्ही हे 4πmα ∞nαn।Cnαn ।2h हे देखील लिहिले जाऊ शकते कारण मी पहिली अट घेईन α ∞nαn।Cnαn ।2 nn α।Cnn α ।2ℏ ही देखील समतुल्य स्थिती आहे तर हे सर्व समतुल्य आहेत मी पुढे जाण्यापूर्वी मला येथे काहीतरी स्पष्ट करायचे होते आणि ही परिस्थिती प्राप्त करताना आम्ही Cnnαवापरतो Cnαn किंवा समतुल्यCnn α Cn αn च्या बरोबरीचे होते आणि कधीकधी एक प्रश्न उपस्थित केला जातो विशेषत प्रकाश टाकला जातो की आपण पत्रव्यवहाराच्या तत्त्वासाठी पाया तयार करतो जिथे आम्ही CC τ आणि उद्भवलेला प्रश्न प्रश्न असा आहे की समजा C τ क्वांटम यांत्रिकरित्या Cnn τशी संबंधित आहे तर C τ तो Cn τn किंवा Cnnτ असावा आणि मी जो दावा केला आहे तो मी या स्क्रीनवर निळ्या रंगात दाखवला आहे आणि याचे कारण खालीलप्रमाणे आहे लक्षात ठेवा की C वारंवारता τωशी संबंधित आहे आणि C τ वारंवारता τω शी संबंधित आहे आणि τω क्वांटम यांत्रिकरित्या En En τℏ वर जाते अनुरूप tτω En τ Enℏ वर जाईल आणि En Enτℏ हे येथे जात नाही आणि म्हणून τ क्वांटमसाठी योग्य गुणांक यांत्रिकरित्या En τ Enअसेल आणि संबंधित गुणांक C Cn τn असेल आणि Cnnτ तर हे अत्यंत काळजीपूर्वक केले गेले आहे आणि सर्वकाही सुसंगत आहे आता आपण काय करणार आहोत ते डायनॅमिकल स्थितीवर काय स्थिती असावी ते लिहा तर हायझेनबर्गने प्रस्तावित केले की x द्वारे समाधानी गतीचे समीकरण गतीच्या शास्त्रीय समीकरणासारखेच आहे याचा अर्थ x ̈ जो d2xdt2Fxm सारखाच आहे हे वगळता आता प्रत्येक x आणि प्रत्येक F ची गणना या मॅट्रिक्सचा वापर करून करावी लागेल आणि मग तुम्ही समस्या सोडवा आम्ही आता काय करणार आहोत हाइसेनबर्गची पद्धत हार्मोनिक ऑसीलेटरवर लागू करतो जी त्याच्या पेपरमध्ये देखील होते त्याने एक दृष्टिकोन स्वीकारला ज्याद्वारे त्याने एनहार्मोनिक ऑसीलेटरचा विचार केला तर त्याचे समीकरण x02xβx20 त्याने एक हार्मोनिक ऑसीलेटर घेतला जेणेकरून तो त्याच्या उत्पादनाच्या परिस्थितीचा वापर करू शकेल आम्ही थोडा वेगळा मार्ग घेणार आहोत कारण मी एनहार्मोनिक ऑसीलेटर कसे सोडवायचे यावर चर्चा करायची नाही तर आपण पत्रव्यवहार तत्त्वावरून काहीतरी घेणार आहोत म्हणून मी तत्त्वावरून समस्या सोडवण्यासाठी काहीतरी घेणार आहे आणि मी येथे जे घेतो ते हे आहे की n लक्षात ठेवा आपण मिळवलेले जास्तीत जास्त प्लस किंवा वजा 1 असू शकते हेइसेनबर्ग मध्ये एनहार्मोनिक ऑसिलेटर समीकरण मानले जाते आणि ते समान Δn मिळवू शकते साठी सर्वात कमी क्रमाने अंदाजे 1 आम्ही असे गृहीत धरणार आहोत आणि त्या गृहितकाचा आधार पत्रव्यवहार तत्त्वावरून ही गोष्ट उधार घेणार आहे तर हे आम्ही करणार आहोत तर आपण ते स्टेप बाय स्टेप नंबर एक लिहू x याचे प्रतिनिधित्व Cnn 1 किंवा Cnn1 च्या संख्यांचा संग्रह असणार आहे कारण जास्तीत जास्त n बदल 1 असू शकतो आणि संबंधित वारंवारता येथे nn 1 आणिnn1 म्हणून वेळ अवलंबन लिहिले जाऊ शकते म्हणून मला हे वेगळ्या रंगात लिहू द्या की Cnn 1einn 1t आणि दुसरा Cnn1einn1t म्हणजे वेळेचे अवलंबन गतीचे क्रमांक 2 समीकरण गतीच्या शास्त्रीय समीकरणासारखेच आहे जे म्हणते की x02x0 चला एका घटकाची जागा घेऊ तर मी उदाहरणार्थ Cnn 1 साठी nn 12Cnn 102Cnn 1einn 1t0 मिळवणार आहे आणि हे मला लगेच देते की nn 1±0 त्याच प्रकारे मी ωnn12Cnn102Cnn10 मिळवणार आहे आणि याचा अर्थ nn1 0 परंतु वजा चिन्हा बरोबर हे लक्षात ठेवा कारण जेव्हा इलेक्ट्रॉन वरच्यापासून खालच्या स्तरावर उडी मारत असतो आणि आपण सकारात्मक वारंवारता घेत असतो तेव्हा एक वारंवारता असते दुसरी एक नकारात्मक वारंवारता असणार आहे तर एकदा गतीच्या शास्त्रीय समीकरणातून स्पष्ट झाल्यावर आम्ही आमच्या क्वांटम अटी लागू करण्यास तयार आहोत क्वांटम स्थिती 2πmα ∞nαn।Cnαn ।2 nn α।Cnn α ।2h आता या प्रकरणात ± 1 आहे कारण Δ n 1 आहे आता α 1 तुम्हाला 2πm0।Cn1n ।2 0।Cnn 1 ।2आणि α 1 मला 2πm ω0Cn 1n ।20Cnn1 ।2 आणि 2 ची बेरीज मला h देईल आणि तुम्ही 4πm।Cn1n ।2 ।Cnn 1 ।2h मिळवणार असलेल्या 2 अटी जोडा तर ही क्वांटम स्थिती आहे आणि हे मला Cnn1 निर्धारित करण्यात मदत करू शकते आणि मी येथे जे वापरले आहे ते मी देखील वापरले आहे Cnn12।Cn1n ।2आणि Cnn 1बद्दल तीच गोष्ट तर आता क्वांटम स्थितीने मला काय दिले आहे ते आहे 4πm0।Cn1n ।2 Cnn 12h किंवा ।Cn1n ।2 Cnn 12h4πm0 आणि हे लगेच सूचित करते की उपाय अगदी सरळ आहे की Cnn 1nh4πm0constantलक्षात ठेवा हायसेनबर्ग म्हणाला होता की स्थिरांक क्वांटम स्थितींवरून निश्चित केले जावे हे मी nℏ2m0constant म्हणून देखील लिहू शकतो आता आपण काही भौतिकशास्त्र वापरणार आहोत भौतिकशास्त्र म्हणजे खालच्या स्तरावर कोणतेही संक्रमण नाही n 0 आहे आणि हे सूचित करते की Cn0n 10 जे आपल्याला या समीकरणातून लगेच सांगते की स्थिरान्क 0 आहे तर हार्मोनिक ऑसीलेटर समीकरण घेतल्याने शास्त्रीय समीकरणाने पहिली पायरी मला दिली की nn 10 सर्व ns साठी आणि nn1 0 सर्व n's साठी क्रमांक 2 आपण क्वांटम कंडिशन लागू केली जी आपण केली तीच क्वांटम कंडीशन लावली आणि ती।Cnn 1 ।2nh2m0 मिळाली सिस्टिम च्या ऊर्जेबद्दल काय तर आम्हाला या संक्रमण मॅट्रिक्स घटकावर आता ऊर्जा मिळाली आहे उर्जा संरक्षित असल्याने केवळ ऊर्जा मॅट्रिक्सचे कर्ण घटक 0 च्या बरोबरीचे नसतात कारण जर तेथे कर्ण घटक असतील तर ते अपरिहार्यपणे eiωt ला समाविष्ट करतील आणि यामुळे वेळ अवलंबून असेल म्हणून जर मला nth स्तरासाठी ऊर्जेची गणना करायची असेल तर हे nth स्तरासाठी 12mvn2 12kxn2 च्या बरोबरीचे असेल आणि हे 12mvnn2 12m02xnn2 आणि ती nth स्तरासाठी ऊर्जा असेल सिस्टमला nth स्तराची ऊर्जा मिळण्यासाठी आपण आता याची गणना करणे आवश्यक आहे आणि ते पुढे करू हे x म्हणजे C n संख्यांद्वारे काय दर्शविले जाते तर x2tnn हे ∑CnnCnn शिवाय काही नाही तेच आहे आणि हे ∑।Cnn ।2 शिवाय काहीही नाही आता आपण nn±1 हे पाहिले आहे आणि म्हणून यामुळे मी Cnn12।Cnn 1 ।2 हे मोजले जे n12m0nℏ2m0 म्हणून बाहेर पडते n12m0 बद्दल काय vtt2 हे ∑nnnn।Cnn ।2 याशिवाय काहीच होणार नाही nn हे ωnn असल्याने आम्हाला हे ∑nn2।Cnn ।2 इतके मिळते आणि म्हणून nn±1 घेऊ आणि सर्व nn 1 0 होण्यासाठी आपल्याला ही संपूर्ण गोष्ट 02।Cnn1 ।202।Cnn 1 ।2 च्या बरोबरीची मिळते जे x2 साठी समान आहे आणि म्हणून हे मूल्य देखील 02n12m0 च्या समान असेल तर तुम्हाला v मिळाले आहे आम्हाला 0 ऊर्जा मिळाली आहे Enn हे 12mv212m02x2 आहे जे नंतर 12mv2 म्हणून बाहेर येते आम्ही फक्त मोजले आहे 12mω02n12 ℏm0 आणि दुसरी टर्म12mω02n12 ℏm0 तर हे m मी रद्द केले आहे तर 0 पैकी एकच गोष्ट येथे आहे आणि तुम्हाला n12 ℏ0मिळते ही ऊर्जा आहे तर हायझेनबर्ग च्या क्वांटम मेकॅनिक्स नुसार आम्हाला E प्राप्त होण्यासाठी nthलेवल हि n12 ℏ0 च्या समान असावी लक्षात ठेवा कि n E0 किंवा अगदी विल्सन सॉमरफेल्ड क्वांटम परिस्थितीमध्ये सर्वात कमी ऊर्जा ग्राउंड स्तिथीमध्ये ऊर्जा 02 हे 0 बिंदू ऊर्जा म्हणून ओळखले जाते आणि ΔE ही स्थिर 0 किंवा h0आहे जी जर आपण ब्लॅकबॉडी रेडिएशन फॉर्म्युला कमी केली तर ती असावी तर ते योग्यरित्या बाहेर येते आणि ऊर्जेमध्ये 0 पॉइंट ऊर्जा असते जे हेइसेनबर्ग या सर्व गोष्टींमध्ये करू शकले ते म्हणजे क्वांटम मेकॅनिकल विचारांमधून पूर्णपणे ऊर्जेची गणना करा जिथे क्वांटम मेकॅनिकल परिमाण मॅट्रिक्स क्वांटम परिस्थिती आणि गती मदतीचे समीकरण म्हणून व्यक्त केले जातात त्याने प्रस्तावित केलेले हे गुणांक तुम्ही ठरवा जेव्हा n पासून n वजा 1 पर्यंत संक्रमण केले जाते आणि ते आपल्याला आइन्स्टाईनचे गुणांक देखील देते तेव्हा बाहेर येणाऱ्या ऊर्जेच्या दराचे किंवा dEdt चे काय होईल लक्षात ठेवा आम्ही यापूर्वी पत्रव्यवहार तत्त्व वापरून त्याची गणना केली होती तर आपण ते करूया dEnn 1dtavg मी शास्त्रीय सूत्र वापरणार आहे 23e24π0a2c3avg हे आम्ही वापरलेले सूत्र आहे आणि जेव्हा मी सरासरी घेतो तेव्हा मी याची सरासरी घेतो हे 13e24π0nn 14Ampl2c3 आता आपण आधीच पाहिले आहे की nn 1 आणि या सर्व गोष्टी 0 सारख्याच आहेत तर हे 13e24π0nn 14Ann 12c3 असणार आहे या अँप्लितुडचे काय पुन्हा शास्त्रीय दृश्याकडे परत जा आणि मी म्हणेन की x ∑Ceiωnt असे लिहिले गेले होते जे C ला 2Ccos⁡τωt वास्तविक म्हणून लिहिले जाऊ शकते क्वांटम मेकॅनिकल अर्थाने मग मी लिहित आहे की अँप्लितुड n ते n वजा 1 2Cnn 1 असा पत्रव्यवहार करणार आहे आणि याचा अर्थ Ann 124।Cnn 1 ।2 ज्याची आम्ही आधीच 4ℏ2m0गणना केली आहे तर हे 2ℏm0असल्याचे समोर आले आहे मी हे येथे सूत्रात बदलेन आणि dEdtnn 1 हे मिळेल जे 13e24π004c3च्या बरोबरीने असेल आणि Ann 12 साठी मला 2ℏm0 या मला 0 देते त्या काही अटी रद्द करूया आणि म्हणून मला हे 03 मिळते जे 2 I समोर आणू शकतो आणि म्हणून मी dEdt लिहू शकतो n ते n 1 संक्रमण हे 23e24π003mc3 शी समान असेल मला आठवते की हे Ann 1 साठी आईनस्टाईन गुणांकाच्या 0 पट देखील आहे आणि हे मला लगेच उत्तर देते की Ann 1 हे 23e24π002mc3n असणार आहे तेथे एक n देखील आहे कारण Cn फॅक्टरमध्ये n आहे आणि हे तंतोतंत उत्तर आहे जे आम्ही आधी प्राप्त केले होते तर क्वांटम यांत्रिकरित्या आम्ही याची गणना पूर्णपणे क्वांटम यांत्रिक गणनाद्वारे केली आहे तर मी आता हाइसेनबर्गच्या हार्मोनिक ऑसिलेटर आणि लेखनासाठी त्याच्या समीकरणाच्या अनुप्रयोगावरील या व्याख्यानाचा शेवट करू तर हा मुळात हायसेनबर्गचा क्वांटम मेकॅनिक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन मॅट्रिक्स म्हणून पहिल्या क्रमांकाच्या किनेमॅटिक प्रमाणात निष्कर्ष काढेल आणि ते केले आहे कारण आम्हाला फक्त निरीक्षण करण्यायोग्य वेळेच्या दृष्टीने समस्या तयार करायची आहे स्वतंत्र परिमाण कर्ण मॅट्रिक्स द्वारे दर्शविले जातात तर गतीचे समीकरण शास्त्रीय आणि क्वांटम स्थिती मॅट्रिक्स घटकांच्या दृष्टीने व्यक्त केले जाते तर हाइसेनबर्गच्या दृष्टिकोनाचा हा निष्कर्ष आहे हे अधिक सामान्य केले गेले आणि अधिक मजबूत पायावर आणि मॅट्रिक्स मेकॅनिक्स नावाचे काहीतरी ठेवले गेले ज्यासाठी मी तुम्हाला पुढील व्याख्यानात फक्त एक संक्षिप्त परिचय देईन